विद्यापीठात काम करणार्या संशोधक व प्राध्यापकां समोर असणारा एक महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांनी विकसित केलेला शोध तंत्रज्ञान प्रकाशित करायचे की त्याचे पेटंट मिळवायचे तेव्हा हा बऱ्याच काळापासून चालत आलेला विषय असून शोध व तंत्रज्ञान प्रकाशित करायचे की त्याचे पेटंट मिळवायचे यावर बरेच वादविवाद झालेले आहेत प्रकाशित करायचे की पेटंट मिळवायचे याचा निर्णय लवकर घेतला नाही तर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात जसे की इम्पेरियल कॉलेज लंडन येथील प्राध्यापक रॉबर्ट परनेसकी यांनी अल्झायमर विकारावरील एक महत्त्वाचे औषध असणाऱ्या सेरिब्रो स्पायनल संयुगातील द्रवातून प्रोटीन वेगळे केले ज्यामुळे आता त्याचे चांगले व अचूक परिणाम दिसून आले या शोधा संदर्भात प्राध्यापक रॉबर्ट परनेसकी यांनी टी टी ओ म्हणजे तंत्रज्ञान हस्तांतर कार्यालय यांच्याशी संपर्क साधला भारतामध्ये यालाच आय पी एम सेल किंवा इंटलेक्चुअल प्रॉपर्टी मेनेजमेंट सेल असे म्हणतात हे विद्यापीठामधील एक कार्यालय असून विद्यापीठातील बौद्धिक संपदाचे नियमन करीत असते याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत जेव्हा प्राध्यापक रॉबर्ट परनेसकी यांनी टी टी ओ म्हणजे तंत्रज्ञान हस्तांतर कार्यालय यांच्याशी त्यांच्या शोधाच्या व्यवसायिकरणा संदर्भात संपर्क साधला तेव्हा त्यांना धक्का बसला कारण त्या कार्यालयास त्यांच्या शोधामध्ये काही रस नव्हता याचे कारण असे होते की त्यांनी आपला शोध एका आघाडीच्या संशोधनपत्रिकेमध्ये अगोदरच प्रसिद्ध केला होता तेव्हा TTO कार्यालयाने त्यांना असे सांगितले की त्यांचा शोध आता सार्वजनिक क्षेत्रांमध्ये आलेला असल्यामुळे त्याचे पेटंट देता येऊ शकत नाही असे अनेक प्राध्यापकांच्या बाबतीत होऊ शकते जर त्यांनी आपले शोध प्रकाशित केले असतील आणि त्यानंतर त्यासाठी ते पेटंट घेऊ इच्छित असतील तर पेटंट कायद्याअंतर्गत काही अपवादात्मक परिस्थिती शिवाय त्यांना पेटंट मिळू शकणार नाही तेव्हा शोध प्रकाशित करण्याचे तोटे काय आहेत पेटंट कायद्या अंतर्गत असे मानले जाते की प्रसिद्धी शोधाची नाविन्यता नष्ट करते या कारणासाठीच तुम्ही तुमचे शोध आधी प्रसिद्ध करून नंतर पेटंटसाठी अर्ज करू शकत नाही पेटंट कायदा शोधाचे नाविन्य संरक्षित करू इच्छिते त्याचबरोबर ज्या व्यक्तीने शोध लावला असेल त्याचे हक्कही संरक्षित करू इच्छिते जर अशा व्यक्तीने पेटंट साठी अर्ज केलेला असेल तेव्हा तुमच्या शोधास संरक्षित करण्यासाठी पेटंट कार्यालयाकडे अर्ज करणे आवश्यक आहे जर शोधकर्त्या प्राध्यापकाने त्याच्या शोधास स्वतः उघड केले असेल तर त्याच्या शोधाचे नाविन्य संपुष्टात येते तेव्हा विद्यापीठातील संशोधन विकसित करणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाने हे लक्षात घेतले पाहिजे जे की त्यांचे संशोधन पेटंट द्वारे संरक्षित केले गेल्याशिवाय त्यास सार्वजनिक नाही केले पाहिजे अशा संशोधनास पेटंट म्हणून मान्यता मिळालीच पाहिजे असे नाही परंतु पेटंटसाठी अर्ज सादर केल्यामुळे संशोधनाची प्राथमिकता सुरक्षित राहते आणि नाविन्यही कायम राहते भारतामध्ये पेटंटला एक ग्रेस पिरीयड वाढीव काळ देण्याची तरतूद आहे याद्वारे संशोधनाला त्याच्या प्रकाशनासाठी संरक्षित केले जाते आणि अर्थातच असे संशोधन प्रसिद्धीस दिल्या जाऊ शकते तुम्ही बारा महिन्यांच्या आत पेटंटसाठी अर्ज दाखल करू शकता ग्रेस पिरीयड चा वापर करायचा की नाही याचा निर्णय विद्यापीठ वा प्राध्यापकांना घ्यायचा असतो एखाद्या व्यक्तीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला जर पेटंट अर्जाद्वारे संरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली नसेल आणि त्याने संबंधित तंत्रज्ञानास किंवा त्या तंत्रज्ञान विषयक माहिती प्रसिद्ध केले असेल तर ही माहिती सार्वजनिक क्षेत्रामध्ये सम्मिलित होते पेटंट कार्यालय अशा माहितीचा शोध घेऊन ज्या व्यक्तीने पेटंटसाठी अर्ज केला असेल त्याच्या विरोधात त्या माहितीचा वापर करू शकते जरी संबंधित तंत्रज्ञान त्या व्यक्तीने विकसित केले असले तरी तसेच पेटंटसाठी अर्ज न करता तंत्रज्ञानास किंवा शोधास प्रसिद्ध केले असेल तर इतर व्यक्तीं द्वारा पेटंटसाठी अर्ज केला जाऊ शकतो ज्या व्यक्तीने प्रथमतः पेटंटसाठी अर्ज केला असेल त्या व्यक्तीकडेच पेटंटचे श्रेय जाते आणि याचा परिणाम त्या शोधाच्या व्यवसायीकरण यावर ही होऊ शकतो कारण तुम्हाला तुमच्या तंत्रज्ञानाचे व्यवसायीकरण करायचे असेल परंतु ते तंत्रज्ञान इतर संशोधकांनी किंवा समूहांनी पेटंट द्वारे संरक्षित केले असेल आणि जरी त्यांनी केलेला अर्ज हा तुम्ही विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या खूप नंतरच्या कालावधीतील असेल तरीही जेव्हा त्यास पेटंट ची मान्यता दिली जाईल तेव्हा ज्यांनी पेटंटसाठी अर्ज केला होता ती व्यक्ती किंवा समूह ज्यांनी ते तंत्रज्ञान विकसित केले त्या व्यक्तीस तंत्रज्ञान वापरण्यास मज्जाव करू शकते पेटंट कायद्यातील तरतुदींमुळे असे होणे शक्य आहे कारण भारतातील आणि इतर ठिकाणातील पेटंट कायद्यानुसार पेटंटसाठी अर्ज करणे यास प्राथमिकता दिली जाते प्रथम शोधास नाही त्यामुळेच ज्या व्यक्तीस आपले तंत्रज्ञान किंवा शोध संरक्षित करायचे आहेत त्यांनी प्रथमतः पेटंट कार्यालयाशी संपर्क करून अर्ज केला पाहिजे प्रसिद्धी दिलेली किंवा उघड झालेली माहिती ही पेटंट अर्जासाठी वापरली जाऊ नये यासाठी काही धोरणे आखण्यात आलेली आहेत माहिती उघड करण्यापूर्वी प्रथमतः तुम्ही एक तात्पुरत्या स्वरूपाचा पेटंट अर्ज दाखल केला पाहिजे जरी तुमचे संशोधन पूर्णत्वास गेलेले नसेल काही विद्यापीठातील प्राध्यापक कॉन्फरन्स मध्ये आपले संशोधन सादर करण्यापूर्वी पेटंटसाठी चा तात्पुरत्या स्वरूपात अर्ज सादर करतात यासाठी दुसरा पर्याय म्हणजे एनडीए सोबत नॉन डिसक्लोजर एग्रीमेंटचा वापर करणे मात्र याचा वापर मर्यादित प्रमाणातील माहिती उघड करण्यासाठी करता येतो परंतु सार्वजनिकरित्या खुले झालेल्या संशोधनासाठी या पर्यायाचा वापर करता येत नाही पण एखादे संशोधन तुम्हाला तुमचे तंत्रज्ञान भागीदाराशी किंवा तुमच्या तंत्रज्ञानाचे व्यवसायीकरण करण्याची इच्छा असणाऱ्या भागीदाराशी किंवा उद्योग क्षेत्रातील व्यक्तींशी उघड करायचे असेल तर मात्र एन डी ए अशा पद्धतीच्या मर्यादित स्वरूपाच्या उघड केलेल्या माहितीचे संरक्षण करू शकते यासाठी तुम्हाला तंत्रज्ञान हस्तांतर कार्यालय किंवा आयपीएम सेल यांच्याशी संपर्क साधला पाहिजे टी टी ओ किंवा आयपीएम सेल शोधकर्त्याना त्यांचे हक्क संरक्षित करण्यात मदत करते तंत्रज्ञानाच्या विकासासाठी एखाद्या थर्ड पार्टी कडून अधिकचा निधी मिळवायचा असेल तर तंत्रज्ञानाच्या प्रमुख निष्कर्षांचे मर्यादित स्वरूपात सादरीकरण थर्ड पार्टीस केले जाऊ शकते परंतु ते तंत्रज्ञान कशा पद्धतीने काम करते याचे डिटेल्स मात्र दिले जाऊ नयेत अशा पद्धतीने भागीदारी करण्यासाठी किंवा विद्यापीठांकडून निधी मिळवण्यासाठी मर्यादित स्वरूपात तंत्रज्ञानाची माहिती उघड केली जाऊ शकते आयपीएम सेल किंवा टी टी ओ यांच्यासमोरील महत्त्वाचा विषय म्हणजे विद्यापीठातील प्राध्यापक आणि संशोधकांना पेटंट कायदा संदर्भात पुरेशी माहिती देणे होय परंतु ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे शिवाय सद्यस्थितीमध्ये संशोधन प्रकाशित करणे ही एक अत्यावश्यक बाब बनली आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला प्राध्यापक आपल्या संशोधनाचे प्रकाशनपूर्व संरक्षण करणे याकडे दुर्लक्ष करतात त्याचबरोबर सद्यस्थितीमध्ये संशोधनाच्या प्रकाशनालाच अधिक महत्त्व दिले जाते जसे की पदोन्नतीसाठी पेटंट पेक्षाही प्रकाशित केलेल्या संशोधनाचे महत्त्व अधिक आहे परंतु आता मात्र यूजीसी ने पेटंट फाईल करण्यालाही महत्त्व दिले आहे आपण मागेच पाहिले की भारतामध्ये काही मर्यादित स्वरूपात माहिती उघड करण्यासाठी बारा महिन्यांचा ग्रेस पिरीयड पेटंट कायद्या अंतर्गत दिलेला आहे पेटंट कायद्याच्या कलम 31 नुसार एखादी व्यक्ती आपल्या संशोधनाला सार्वजनिक करू शकते मात्र त्यासाठी त्या संशोधनाचे वाचन एखाद्या लर्नेड सोसायटी समोर केले पाहिजे म्हणजे असे संशोधन संरक्षित केले जाईल संशोधकाला त्याच्या शोधाची माहिती शोधपत्रिके द्वारे लर्नेड सोसायटी किंवा त्याच्या विषयाशी संबंधित चर्चासत्रांमध्ये सादर केली पाहिजे आणि त्याची माहिती सरकारकडे सादर केली पाहिजे किंवा त्या सोसायटीच्या शोध पत्रिकेमध्ये संशोधकाच्या सहमतीने त्याचे प्रकाशन झाले असले पाहिजे तेव्हा या दोन पद्धतीने संशोधन उघड केले असेल तर त्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या आत संशोधकाने पेटंटसाठी अर्ज केला असल्यास त्याचे संशोधन त्या काळासाठी संरक्षित केलेले असते म्हणजेच ग्रेस पिरीयड केवळ दोनच परिस्थितीमध्ये लागू होतो एक म्हणजे संशोधनाचे वाचन लर्नेड सोसायटी समोर करणे किंवा दुसरे म्हणजे प्रतिष्ठित शोध पत्रिकेत त्याचे प्रकाशन करणे परंतु या तरतुदी मध्येही एक अनिश्चितता आहे सरकारने लर्नेड सोसायटी ची सुस्पष्ट व्याख्या केलेली नाही तेव्हा सरकारकडून याबाबत अधिक खुलाशाची आवश्यकता आहे तसेच पेटंट कार्यालयाने सुद्धा लर्नेड सोसायटीच्या शैक्षणिक व्यवहाराबाबत स्पष्ट खुलासे केलेले नाहीत तेव्हा अशा परिस्थितीत काय करायचे िद्यापीठात काम करणार्या संशोधक किंवा प्राध्यापकांना हे निश्चित करावे लागेल की प्रकाशित करणे किंवा पेटंटसाठी अर्ज करणे याचे परिणाम काय असतील कारण संशोधनाचे व्यवसायीकरण करण्यासाठी लागणारा काळ आणि पेटंटसाठी लागणारी साधने या महत्त्वाच्या बाबी आहेत सर्वसाधारणतः पेटंट मान्यता मिळालेल्या नवशोधा पैकी केवळ दहा टक्के शोधच व्यवसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेले आहेत याचा अर्थ पेटंट मान्यते पैकी 90 संशोधन व्यवसायिक दृष्ट्या अयशस्वी ठरलेले आहे शिवाय साधारणपणे पेटंट द्वारे मिळणारे उत्पन्न हे पेटंट घेण्यासाठी लागणाऱ्या किमतीपेक्षा कमी असते तेव्हा फक्त भारतामध्येच पेटंट मिळविण्याची प्रक्रिया केली तरी त्याचा खर्च लाखांमध्ये होतो आणि जर तुम्हाला तुमच्या शोधाचे पेटंट भारताबाहेरील जगभरातील विविध 10 देशांमध्ये संरक्षित करायचे असेल तर विविध कार्यालयाची फी आणि पेटंट संदर्भात ड्राफ्टिंग करण्यासाठी तज्ञांची लागणारी मदत याचा खर्च जवळपास दोन कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो